विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण लेबर या संमिश्र प्रकरणबद्दल शिकत आहोत आणि मागील वर्गात मी आपल्याशी चर्चा केली आहे की वास्तविक उत्पादन 10 युनिट्सद्वारे प्रमाणित उत्पादनापेक्षा वेगळे आहे वास्तविक उत्पादन 810 आहे आणि अपेक्षित प्रमाण 800 युनिट्स होते तर आता आपल्याला संपूर्ण गोष्टींवर पुन्हा काम करायच्या आहेत आपल्याला वास्तविक उत्पादनांचे मापदंड उंचावायचे आहेत आणि नंतर प्रत्यक्ष उत्पादनाशी तुलना करणे आवश्यक आहे कारण जर आपण अपेक्षा करत आहोत की जर 800 युनिट्स तयार करावी लागतील तर वास्तविक आउटपुटसाठी प्रमाणित तास किती आवश्यक आहेत तर याचा अर्थ मानक आउटपुटसाठी सर्व मानक तास आवश्यक आहेत आपल्याला असे आढळले आहे की प्रत्येक कामगारांनी 200 तास काम केले आहे कारण ते देखील समस्येमध्ये दिले गेले आहे जर आपण केस पाहिले तर हे स्पष्टपणे देण्यात आले आहे की हि टोळी महिन्यात 200 तास का करण्यात गुंतलेली होती आणि जर 1 तासात जर 4 युनिट्सचे उत्पादना होत असेल तर १ तास ४ युनिटसाठी असतील तर याचा अर्थ असा आहे की प्रमाणित उत्पादन 800 युनिट्स होते म्हणून जेव्हा आपण याबद्दल बोलतो तेव्हा 200 तास म्हणजे प्रत्येक कामगार कुशल अर्धकुशल आणि अकुशल 200 तास काम केले आहे आणि 10 लोकांच्या 10 कामगारांच्या या एकूण कार्यसंघाचे उत्पादन 1 तासात 4 युनिट असे आहे तर याचा अर्थ 200 तासात 800 युनिट आउटपुट असावे परंतु प्रत्यक्ष आउटपुट 810 इतकेच आहे तर आपण हे समजून घेऊया की 200 तासांत अपेक्षित प्रमाण आऊटपुट 800 युनिट्स आहे तर 810 युनिट्स तयार करण्यासाठी किती तास लागतील तर याचा अर्थ असा आहे की आपण त्यास उलगडणे आवश्यक आहे आणि मागील वर्गात मी आपल्याशी चर्चा केली आहे की वास्तविक उत्पादन 810 आहे याचा अर्थ असा की जर आपण संपूर्ण टोळीद्वारे प्रति तास उत्पादन करून संपूर्ण टीमने विभाजीत केले तर हे कार्य 810 भागिले 4 असे असेल प्रत्येक टोळी साठी २०२ ५ तास आहे हे आऊटपुट असावे तर आता सुधारित मानक खर्च गणना करण्यासाठी आपल्याला प्रथम एक स्टेटमेंट तयार करावे लागेल आणि मग आपल्याला वास्तविक खर्च विचारात घ्यावा लागेल आणि मग आपल्याला कामगार खर्चाच्या भिन्नतेची गणना करावी लागेल चला हे मजुरीच्या खर्चाबद्दलच स्टेटमेंट येथे तयार करूया आणि आपण याची तयारी करणार आहोत आपण मजुरीच्या खर्चातील भिन्नता शोधत आहोत त्यासाठी आपण स्टेटमेंट तयार करणार आहोत तर हे स्टेटमेंट असे काहीतरी असेल आपण येथे श्रम आसे लिहू व नंतर स्टँडर्ड तास व त्यांनतर स्टँडर्ड तास म्हणजे स्टँडर्ड लेबर हावर मग स्टँडर्ड दर त्यांनतर स्टँडर्ड दर आहे आणि नंतर मानक खर्च आहे मग आपल्याला वास्तविकसाठी जावे लागेल वास्तविकता म्हणजे वास्तविक तास मग वास्तविक दर वास्तविक तास वास्तविक दर आणि वास्तविक किंमत वास्तविक कामगार खर्च वास्तविक खर्च बरोबर आहे का तर आपल्याला प्रथम श्रम तयार करायचे जे कि कुशल आहे कुशल कामगार प्रमाणित तास आवश्यक आहेत ते किती आपल्याला 202 5 मिळाली आणि किती कामगार आहेत तर हे कामगार किती आहेत 2 म्हणजे याचा अर्थ कुशल कामगारांसाठी हे 405 प्रमाणित तास म्हणून काम करते 405 मानक तास आवश्यक आहेत आणि आधीच दिलेला मानक दर 20 रुपये आहे तर याचा अर्थ असा आहे की येथे मानक किंमत काय असेल प्रमाणित किंमत 8 रुपये 8100 रुपये होणार आहे त्यानंतर आपल्याकडे उरतात अर्धकुशल अर्ध कुशल किती आहेत जर तुम्ही अर्ध कुशल येथे किती कामगार आहेत हे पाहिले तर आहेत 4 आणि तुम्ही जर हे रूपांतरित केले तर तुम्हाला कळेल की अर्ध कुशल कामगारांच्या कामाचे तास 810 तास असतील कारण ते 4 अर्ध कुशल कामगार आहेत अर्ध कुशल 4 व तास 810 आहेत आणि प्रमाण दर काय आहे तर तो १२ आहे तर ही रक्कम किती काम करते 9720 आणि मग आपण अकुशलसाठी जाऊ अकुशल कामगार पुन्हा किती तर ते ४ आहेत स्टँडर्ड तास किती असतील तर परत ते 810 असतील व दर काय असेल तर तो असेल 8 तर मग खर्च किती असेल तो असेल 6480 तर आपण हे मोजू शकाल हे आहे स्टँडर्ड कॉस्ट ऑफ लेबर येथे काय आवश्यक आहे स्टँडर्ड कॉस्ट ऑफ लेबर वजा अक्चुअल कॉस्ट ऑफ लेबर तर ही सुधारित प्रमाणित खर्च आहे जर आपण हे पूर्ण केले तर ही किती काम करेल 24300 रुपये ही कामाची प्रमाणित खर्च आहे आणि वास्तविक खर्चाच्या बाबतीत आपल्याला काहीही करण्याची गरज नाही आपल्याला या प्रकरणासाठी दिलेली माहिती घ्यावी लागेल ही माहिती अशी आहे की नोकरीवर प्रत्यक्ष किती कामगार ठेवले आहेत2 3 किंवा 5 2 कुशल 3 अर्धकुशल आणि 5 म्हणजे अकुशल कामगारांना नोकरीवर ठेवले आहे व त्यांनी प्रत्यक्षात 200 तास काम केले आहे तर येथे वास्तविक तास किती आहेत तर ते २ आहे ही संख्या २३ व ५ आहे तर हे किती होणार आहे 400 तास या प्रकरणात ते किती होणार होईल तर 3 म्हणजे 600 तास आणि या प्रकरणात ते किती होणार आहे 1000 तास तर आता प्रत्यक्ष दर काय आहे आपल्याला दिलेला प्रत्यक्ष दर हा २० रुपये त्यांनतर नंतर 14 रुपये आणि नंतर 10 रुपये असा आहे मग हे किती असेल तर हे 8000 रुपये आहे कुशल साठी वास्तविक किंमत8000 आहे अर्धकुशल साठी 8400 आहे आणि नंतर अकुशल साठी 10000आहे तर हे पूर्ण करून आपल्याला ही वास्तविक खर्च मिळेल आणि वास्तविक खर्च किती असेल हे 26400 होणार आहे हे 800 8000 16400 आणि 26400 आहे बरोबर तर आता ही माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याला स्टँडर्ड कॉस्ट ऑफ थे लेबर व अक्चुअल कॉस्ट ऑफ थे लेबर यांची आवश्यकता आहे जर आपण ही प्रमाणित किंमत पाहिली तर ही 24000 आहे तर लेबर कॉस्टच्या भिन्नतेसाठी जाऊया लेबर कॉस्ट व्हॅरियन्स 24300 वजा अक्चुअल कॉस्ट 26400 आहे आणि शेवटी कामगार खर्चात तफावत किती आहे हे 2100 प्रतिकूल आपण येथे गणना केलेली भिन्नता 2100 प्रतिकूल आहे आता आपण पाहूया आपण 200 तासांत अपेक्षित आउटपुट 800 युनिट्स लक्षात घेऊन कदाचित याची गणना केली असेल आणि आता प्रत्यक्ष उत्पादन 810 युनिट्स होते आपण याची मानके उंचावली नाहीत का पुढे हे फरक नकारात्मक बनत जातात पण आपण मानक उंचावले आहेत व ते 800 युनिट्स साठी 200 तास केले आहेत प्रत्येक श्रेणीतील कामगारांसासाठी २०० तास आवश्यक आहेत तर प्रति तास 4 युनिट्सचे उत्पादन लक्षात ठेवून 810 युनिट्स उत्पादनासाठी किती आवश्यक आहे आपल्याकडे मानक खर्च २४३०० उपलुब्ध आहे जायचा वापर करून आपण मानक उंचावू शकतो आपण मानक उंचावले नसते तर ही किंमत खूपच कमी झाली असती आपल्याला ती 24300 इतके कमी मिळेल त्याच्यापेक्षा कमी मिळणार नाही परंतु वास्तविक किंमत 26400 इतकी जास्त आहे आणि हे कदाचित आपल्या डोळ्यांनी पाहिलं तर कोणत्याही प्रकारचे विश्लेषण न केल्यास आपल्याला कळेल की आपण यात वाढ केली आहे कामगार दर व कामगारांची संख्याही बदलली आहे आपल्याकडे कुशल 2 परंतु सेमीस्कल्डच्या बाबतीत आपण 4 अपेक्षित करतोय परंतु प्रत्यक्षात आपण फक्त 3 मिळवू शकतो आणि अकुशलच्या बाबतीत आपण 4 कामगार नोकरीवर ठेवण्याची अपेक्षा केली होती परंतु आपण 5 ठेवले किंवा आपल्याला 5 ची व्यवस्था करावी लागली कारण अर्धकुशल प्रकारात एक कामगार कमी उपलब्ध होता परंतु जर आपण दर पाहिले तर दर तासाच्या 20 रुपये प्रति वर्गात समान आहेत परंतु अर्ध कुशल बाबतीत मानक 12 रुपये व वास्तविक 14 रुपये होते आणि अकुशल दर्जाच्या बाबतीत 8 रुपये आणि वास्तविक 10 रुपये आहेत म्हणूनच आपण कामगारांची रचना बदलली आहे आणि प्रमाण दराच्या तुलनेत आपण प्रत्यक्षात जास्त दर दिला आहे याचा अर्थ असा आहे की श्रम खर्चाच्या भिन्नतेमुळे नकारात्मक म्हणून कार्य केले गेले आहे जे प्रतिकूल आहे बरोबर आता त्याच प्रकारे आपण पुढील व्हॅरियन्स व त्याची सबव्हॅरियन्स मोजू पुढील प्रश्न आहे पहिला प्रश्न प्रति स्टँडर्ड लेबर कॉस्टची गणना करण्याचा आपण प्रति युनिट स्टँडर्ड लेबर कॉस्टची गणना केली तर ती 30 रुपये होती मग आपल्याला कामगार खर्चाच्या भिन्नतेची गणना करावी लागेल आपण त्याची गणना केली हे 2100 प्रतिकूल म्हणून कार्य केले आणि आता आपल्याला सबव्हॅरियन्सडे जावे लागेल लेबर कॉस्टची व्हॅरियन्स हे लेबर रेट ऑफ पर व्हॅरियन्स व लेबर इफिशिएन्सी व्हॅरियन्स आहेत तर आपण या 2 व्हॅरियन्सची गणना करू आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की लेबर रेटमुळे केबर कोझ व्हॅरियन्स किंवा लेबर इफिशिएंसि व्हॅरियन्स किंवा दोघांवर नकारात्मक फरक पडला आहे का तर आणि त्यानंतर आपण लेबर इफिशिएंसि व्हॅरियन्सच्या उपप्रकार म्हणून आणखी 3 प्रकारांची गणना करू जेलेबर इडल टाइम व्हॅरियन्स लेबर मिक्स व्हॅरियन्स व लेबर इल्ड व्हॅरियन्स तर लेबर रेट ऑफ पे व्हारेईन्स LRPV ची गणना करूया लेबर रेट ऑफ पे व्हारेईन्स जर आपण या दरानुसार गणना केली तर सूत्र काय आहे अक्चुअल हवर्स गुणिले स्टँडर्ड रेट वजा अक्चुअल रेट तर हे सूत्र आहे आता वास्तविक वेळ किती आहे आपण इथली वास्तविक वेळ पाहिल्यास आता आपल्याला कामगारांच्या 3 प्रवर्गात स्वतंत्रपणे त्याची गणना करावी लागेल आणि जर आपण कामगारांच्या 3 श्रेणींमध्ये स्वतंत्रपणे गणना केली तर प्रथम आपण कुशलच्या बाबतीत गणना करणार आहोत कुशल कामगारांच्या बाबतीत हे व्हॅरियन्स किती असेल ही वेळ किती आहे २० गुणिले टोटल अक्चुअल टाइम म्हणजे वास्तविक वेळ बघण्यासाठी जावे लागेल तर वास्तविक वेळ आपण येथे पाहिल्यास त्या टोळीने किती तास काम केले आहे प्रत्यक्षात किती कामगार होते तेथे 2 होते तर 200 गुणिले 2 400 आहे तर हे 400 गुणिले स्टँडर्ड रेट वजा अक्चुअल रेट आहे जर आपण प्रमाणित दर पाहिला तर ते समान आहे तर हे प्रमाण 400 गुणिले स्टँडर्ड रेट आहे 20 रुपये वजा 20 मुळात हेच आहे फरक मूलत शून्य 0 आहे कुशल बाबतीत असे काही फरक नाही आपण हे पाहिले आहे की कामगारांची संख्या 2 प्रमाणित आणि वास्तविक आहे आणि दर देखील 20 रुपये आहे तर मुळात तफावत अजिबात नाही आणि कामगार वेतनाच्या मजुरीच्या दरामुळे कुशल कामगारांच्या बाबतीत किंवा त्यांच्यापर्यंत कोणतीही नकारात्मक विचलन झालेली नाही आता आपण अर्ध कुशलसाठी जाऊ आता अर्ध कुशल कामगार मिळविण्यासाठी आपल्याला वास्तविक वेळ पाहावी लागेल वास्तविक वेळ किती आहे 3 कामगार आणि 200 तास तर ते 600 आहे आणि दर काय आहे दर 12 वजा 14 रुपये आहे 12 मानक होते प्रत्यक्ष देय किती रुपये आहे प्रत्यक्ष देय दर म्हणजे प्रत्यक्षात 14 रुपये तर हे किती होणार आहे हा फरक 1200 रुपये होणार आहे आणि हे प्रतिकूल आहे आणि मग आपण अकुशल लोकांसाठी जाऊ जर आपण या प्रकरणात अकुशल लोकांकडे गेलात तर कामगारांची संख्या किती आहे तर ती आहे 5 आणि पुन्हा तासांची संख्या 200 आहे तर हे 1000 म्हणून कार्य करते आणि आता येथे एक भिन्नता आहे प्रमाण दर काय होता 8 रुपये आणि वास्तविक दर काय आहे १० रु १० किंवा मला वाटते की ते अधिक आहे नाही हा दर 10 आहे ठीक आहे हे 10 आहे म्हणून हे किती कार्य करते हा फरक २००० रुपये प्रतिकूल आहे तर आपण हे मोजले तर हे एकूण भिन्नता म्हणजे लेबर रेट ऑफ पे व्हॅरियन्स LRPV जर आपण या भिन्नतेची गणना केली तर हे किती कार्य करते हे 3200 रुपये प्रतिकूल आहे हि भिन्नता आहे हा वेतन भिन्नतेचा कामगार दर आहे यानंतर आपण कामगार खर्चाच्या भिन्नतेचे विच्छेदन म्हणून तिसरे भिन्नता मोजू आणि हे बदल म्हणजे LEV लेबर इफिशिएंसि व्हॅरियन्स आणि जर आपण येथे लेबर इफिशिएंसि व्हॅरियन्स गणना केली तर सूत्र काय आहे सूत्र आता जे कि आपण आता मोजत आहोत तर काय होईल वेळ कंसात येईल आणि मानक दर बाहेर येईल लेबर रेट ऑफ पे व्हॅरियन्स दराच्या वरच्या बाबतीत दर कंसात गेला आणि वास्तविक वेळ कंसच्या बाहेर आली तर जी भिन्नता आपण शोधू इच्छित आहोत ती शोधण्यासाठी आपल्याला ते आकडे ब्रॅकेटच्या आत असतील आणि वास्तविक वेळ किंवा प्रमाण दरांद्वारे गुणाकार असतील तर आपण वास्तविक वेळेद्वारे गुणाकार केला आणि मानक दर आणि वास्तविक दर यात फरक होता आता कामगार तफावत कार्यक्षमतेच्या बाबतीत आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल तर सूत्र काय आहे स्टँडर्ड रेट गुणिले स्टँडर्ड आवर किंवास्टँडर्ड टाइम तुम्ही असे म्हणू शकता स्टँडर्ड टाइम वजा अक्चुअल टाइम तर आपण आता त्याची गणना केली तर आपल्याला सर्व 3 श्रेणींसाठी पुन्हा त्याची गणना करावी लागेल तर सर्वप्रथम कामगारांची कुशल श्रेणी आहे जर ते कुशल असेल तर या प्रकरणात प्रमाणित दर काय आहे मानक दर मला 20 रुपये वाटतो 20 रुपये गुणिले स्टँडर्ड टाइमकिती होता प्रमाणित वेळ असे म्हटले होते की आपल्याला प्रमाणित वेळ देण्यात आला होता जर आपण दिलेल्या या प्रमाणित वेळेस जर या निवेदनात होता तर आपण शोधून घ्यावे प्रमाणित वेळ आपण येथे मोजली आहे जर आपण या प्रमाणित वेळेकडे पाहिले तर आपण हे मोजले आहे आणि ही प्रमाणित वेळ आहे कारण आपल्याकडे प्रमाणाची उंची आहे तर हे वास्तविक 405 वजा अक्चुअल टाइम २०० गुणिले २ कामगार ४०० आहे तरहि भिन्नता कसे कार्य करते हे भिन्नता 100 अनुकूल म्हणून कार्य करते तफावत तेथे आहे परंतु ती अनुकूल भिन्नता आहे आता आपण अर्ध कुशलसाठी जाऊ आता अर्ध कुशलच्या बाबतीत मानक दर काय आहे १२ रुपये आणि आता प्रमाणित वेळ किती आहे 810 आणि वजा वास्तविक ते काय आहे 600 हे आहे तर हे भिन्नता 210 आहे 810 वजा 600 म्हणजे 210 आणि हे 2520 आहे ते 2520 आहे आणि हे अनुकूलता पुन्हा अनुकूल म्हणून कार्य करतेहे रुपयांच्या बाबतीत आहे लेबर इफिशिएंसि व्हॅरियन्स हे रुपयांच्या बाबतीत आहे आणि आता आपण अकुशल व्यक्तींकडे जाऊ आणि तुम्ही जर येथे अकुशल लोकांकडे गेलात तर अकुशल बाबतीत काय दर आहे 8रुपये गुणिले 810 स्टँडर्ड टाइम आणि वास्तविक वेळ किती आहे अकुशलतेवर घालवलेला 1000 वास्तविक वेळ म्हणजे 1000 तास तर याचा अर्थ असा आहे की मानक वेळ तासांमध्ये आहे तर हे 810 वजा 1000 आहे आणि हे किती कार्य करते हे कुठेतरी 15 हे 1810 असेल तर हा फरक गुणिले 8 म्हणून हे किती कार्य करते 1520 1520 आणि हे 1520 प्रतिकूल आहे हे 1520 आहे तर कुशल कामगारांच्या बाबतीत आपल्याकडे 100 अनुकूल आहेत अर्ध कुशलच्या बाबतीत 2520 अनुकूल आणि अकुशल बाबतीत हे भिन्नता 1520 आहे शेवटी तुम्ही तो फरक 2620 वजा 1520 म्हणून घ्या तर हे 1100 म्हणून कार्य करेल आणि हे अनुकूल आहे कारण अनुकूल फरक प्रतिकूल फरकपेक्षा अधिक आहेत आपण अनुकूल वरून प्रतिकूल वजा केल्यास अनुकूल 2620 आणि वजा 1520 आहे तर हे 1100 प्रतिकूल आहे व लेबर इफीशेन्सी व्हॅरियन्स आता आपल्याकडे आहे तर आता पुढे जाण्यापूर्वी तुम्ही प्रथम तपासा जर आपण येथे तपासले तर LCV LRPV LEV म्हणजे किती तर आपण या LRPV कडे पाहिले तर किती होते श्रम खर्चाचे फरक 2100 वजा आहे आणि हे किती होईल वजा 3200 अधिक हे 1100 अनुकूल असेल तर शेवटी हे 2100 प्रतिकूल असेल तर 2100 प्रतिकूल आहे आणि ही 2 भिन्नता आपल्याकडे आहेत आतापर्यन्त आपण मोजलेली भिन्नता आपल्याकडे उपलब्ध आहे या ३ भिन्नता लेबर कॉस्ट व्हॅरियन्स नंतर लेबर रेट ऑफ पे व्हॅरियन्स आणि लेबर इफिशिएंसि व्हॅरियन्स म्हणून आपण असे म्हणू शकता की निव्वळ परिणाम म्हणजे 2100 प्रतिकूल असलेल्या परस्परांशी मिळणारे आहे म्हणूनच जर आपण या विश्लेषणाकडे आतापर्यंत पहिलेतर आपण हे समजण्यास सक्षम आहेत की कुशल कामगार आणि अर्ध कुशल कामगारांच्या बाबतीत एकूण भिन्नता पाहिल्यास श्रम कार्यक्षम होते परंतु आपल्याला अनुकूल भिन्नता मिळाली आहेत जर तुम्ही कामाच्या तासांबद्दल व भिन्नतेच्या बाबतीत म्हणत असाल ज्यात कुशल व अकुशल हे सकारात्मक बिन्नता होती तर स्टँडर्ड टाइम हा अक्चुअल टाइम च्या तुलनेत जास्त अचूक होता आपण वेळ वाचविला आहे आपण कामगारांची कार्यक्षमता वाढविली आहे मापदंडांपेक्षा श्रम अधिक उत्पादक ठरले आहेत परंतु अकुशल कामगारांच्या बाबतीत हे अकुशल कामगारांच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक झाले आहे आणि अपेक्षेप्रमाणे प्रमाणित म्हणून त्यांनी योगदान दिले नाही तर याचा अर्थ असा आहे की अकुशल श्रमाच्या बाबतीत भिन्नता नकारात्मक म्हणून आली आहे परंतु जर आपण कुशल अर्धकुशल आणि अकुशल पाहिले तर निव्वळ कामगारांची कार्यक्षमता भिन्नता 1100 योग्य आहे हे आपल्याला आढळले आहे बरोबर परंतु किंमतीत भिन्नता वाढविणारा वास्तविक गुन्हेगार लेबर कॉस्ट आणि अर्धकुशल आणि अकुशल अशा दोन्ही श्रेणींमध्ये आपण मानक किंमतीच्या तुलनेत जास्त किंमत दिली आहे अर्धकुशल बाबतीत स्टँडर्ड किंमत 12 होती आपण एक तासासाठी 14 रुपय दिले 2 रुपये अतिरिक्त दिले आहेत बरोबर आणि त्यानंतर अकुशल 8 होते आपण 10 दिले आहेत आणि येथे आपण 2 रुपये अतिरिक्त दिले आहेत तर याचा अर्थ असा होतो की एकूण श्रम खर्चाचे फरक नकारात्मक झाले आहेत परंतु कार्यक्षमतेची काही प्रमाणात भरपाई केली गेली आहे परंतु दिलेली किंमत खूप जास्त आहे किंवा प्रमाणित किंमतीच्या व वास्तविक किंमतीच्या व प्रत्यक्ष कामाच्या किंमतीत फरक आहे तो म्हणजे 200 तर लेबर रेट पे व्हॅरियन्स वर निव्वळ परिणाम 3200 प्रतिकूल आहे तर मग काही प्रमाणात कुशल व अर्धकुशल कामगारांची कार्यक्षमता वाढली हे प्रमाण खाली आले आहे परंतु अकुशल कामगार पुन्हा एकदा लूट करत असल्याचे सिद्ध झाले आहेत आणि एकूण कामगार किंमतीत भिन्नता नकारात्मक झाली आहे जी 2100 आता आपण लेबर इफिशिएंसि व्हॅरियन्स चे विच्छेदन करणार आहोत तर हे LITV लेबर मिक्सइड व्हॅरियन्स लेबर इल्ड व्हॅरियन्स लेबर इडल व्हॅरियन्सलेबर मिक्सइड व्हॅरियन्स व लेबर इल्ड व्हॅरियन्स तर आता आपल्याला लेबर इफिशिएंसि व्हॅरियन्स हे शोधून काढावे लागेल की कामगार कार्यक्षमता भिन्नता जे 1100 अनुकूल होते ते कोणत्या कारणामुळे होते मिक्सइड ने योगदान दिले आहे उत्पन्नाने योगदान दिले आहे किंवा निष्क्रिय वेळ ज्याचा अर्थ आपल्याकडे वेगळा आहे आपण त्याची गणना करू निष्क्रिय वेळेचा नियम काय आहे कारण हे समजले गेले आहे की येथे काही कारणास्तव काही निष्क्रिय वेळ होती निष्क्रिय वेळेचे ते कारण काय होते तिथे यंत्र बंद झाले तर मशीन बिघडल्यामुळे आपल्याकडे थोडा वेळ व्यर्थ गेला तरआपणाला तो भाग देखील ओळखता आला पाहिजे तर आता आपण LITV असलेल्या लेबर इडल टाईम व्हेरिएन्सची गणना करू आणि या बाबतीत काय सूत्र येथे आहे इडल टाईम गुणिले स्टँडर्ड टाइम प्रमाणित दरात निष्क्रिय वेळ तर कुशल श्रेणीच्या बाबतीत निष्क्रिय वेळ किती आहे कुशल प्रकारातील निष्क्रिय वेळ म्हणजे एकूण तास ज्यासाठी श्रम कार्य करू शकत नाहीत 12 तास कुशल बाबतीत किती कामगार 2 किती तास 12 आणि प्रमाण दर काय आहे प्रमाण दर 20 रुपये आहे मग या प्रकारात काय फरक आहे हा फरक 480 रुपये असणार आहेत आणि हा फरक नेहमीच नकारात्मक भिन्नता किंवा प्रतिकूल भिन्नता म्हणून ओळखला जाणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपण अर्ध कुशलबद्दल बोलूया अर्ध कुशल बाबतीत किती अर्ध कुशल कामगार आहेत या प्रकरणात आपण 3 कामगारांना कामावर ठेवले तासांची संख्या १२ तास आहे आणि आता तेच मानक दर रुपये होते मानक दर काय होता त्या प्रकरणात आपल्याला दिलेला मानक दर 12 रुपये होता तर जर आपण हे घेतले तर 12 रुपये म्हणजे हे 3 गुणिले 12 पर्यंत कार्य करेल हे 432 आणि पुन्हा प्रतिकूल म्हणून कार्य करेल 432 पुन्हा प्रतिकूल आहे आणि आता तिसरी श्रेणी अकुशल आहे आणि हे किती अकुशल आहे हे पुन्हा 5 कामगार असेल तासांची संख्या 12 आणि नंतर 12 तास 5 गुणिले 12 5 कामगार तिथे काम करत होते आपण हा श्रम निष्क्रिय वेळ बदल केल्यास हे 5 कामगार 12 तास आणि मानक दर 8 अदा केलेला वास्तविक दर अधिक होता प्रत्यक्ष देय दर 10 रुपये होता कारण वेतनाचे कामगार दर नकारात्मक झाले आहेत तर ही एकूण प्रतिकूल संख्या 480 आहे तर एकूण LITV म्हणजे काय जर आपण या 3 श्रेणींच्या बेरीज म्हणून LITV ची गणना केली तर हे किती कार्य करेल 1392 परंतु प्रतिकूल हा फरक नेहमीचा म्हणून ओळखला जाईल किंवा प्रतिकूल भिन्नता नकारात्मक भिन्नता म्हणून ओळखला जाईल कारण जेव्हा वेळेचा अपव्यय होतो तेव्हा कामगार काम करू शकत नाहीत तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला हे ओळखणे आवश्यक आहे आणि हे नेहमीच नकारात्मक भिन्नता किंवा प्रतिकूल भिन्नता म्हणून ओळखले जाते हे LEV चे विच्छेदन म्हणून 1 फरक आहे प्रथम व्हॅरियन्स म्हणजे लेबर इडल टाइम व्हॅरियन्स होते व त्यानंतर आपण इतर 2 प्रकारांची गणना करू जे LMV आणि लेबर इल्ड व्हॅरियन्स आहेत तर या प्रकरणात पुढील भिन्नता म्हणजे LMV लेबर मिक्स व्हॅरियन्स म्हणून जर आपण पुन्हा लेबर मिक्स व्हॅरियन्स मोजले तरआपल्याला त्याची गणना 3 कुशल अर्धकुशल आणि अकुशल कामगारांच्या प्रवर्गाच्या प्रकाशात करावी लागेल परंतु येथे आता आपल्याला पुन्हा शोधून काढावे लागेल की जसे मी तुम्हाला सांगितले आहे की कामगार मिश्रित प्रकारांच्या बाबतीत आपल्याकडे 4 भिन्न सूत्रे आहेत आणि ती सूत्रे यावर अवलंबून असतात की वास्तविक वेळ आणि प्रमाणित वेळ एकूण वास्तविक वेळ आणि प्रमाणवेळ वेळ यात फरक नसल्यास आपल्याकडे 1 सूत्र आहे कोणत्याही कारणास्तव जर मानक सुधारित करावे लागले तर दुसरे सूत्र तिसरे सूत्र म्हणजे जेव्हा वास्तविक वेळ एकूण वास्तविक वेळ आणि प्रमाणित वेळेमध्ये फरक असतो तेव्हा तिसरे सूत्र आणि चौथे सूत्र असते जेव्हा कोणत्याही कारणास्तव मानक सुधारित केले जाते आणि तरीही वास्तविक वेळ आणि प्रमाणवेळ दरम्यान फरक असतो चौथे सूत्र आता या प्रकरणात आपल्याला प्रथमतः स्टँडर्ड वर काम करावे लागेल ज्याला आपण स्टँडर्ड टाइम व टोटल स्टँडर्ड टाइम असे म्हणतो जर आपण पाहिले तर आपल्याला पुन्हा काम करावे लागेल आपल्याला मानकात सुधारणा करावी लागेल आणि मग हे सांगावे लागेल की 310 कामगारांद्वारे ही 810 युनिट तयार करण्यासाठी एकूण किती वेळ वापरला गेला आणि मग आपल्याला शोधण्याची गरज आहे की एकूण वेळ व प्रमाण वेळ समान आहे की नाही का पुनरावृत्ती नंतर तेथे एक फरक आहे जर तेथे काही फरक असेल तर आपण चौथे सूत्र वापरू परंतु जर एकूण वेळ कुशल अकुशल कामगारांच्या वेळेची सारांश असेल तर आपण कामगार मिश्रित फरक किंवा फॉर्म्युला क्रमांक 2 मधील टोळी रचना भिन्नतेच्या बाबतीचा विचार करू तर याचा अर्थ असा की आता कामगारांच्या कुशल अर्धकुशल आणि अकुशल योग्य अशा 3 संचांसाठी आपल्याला यालेबर मिक्स व्हॅरियन्स ची भिन्नता मोजावी लागेल तर या कामगारांचा मानक प्रस्ताव काय आहे या कामगारांचे प्रमाणित प्रस्ताव 244 आहे जे कुशल अर्धकुशल आणि अकुशल आहेत तर एकूण कामगार किती आहेत 10 कामगार बरोबर आणि त्यांनी किती तास एकत्र काम केले जर आपण त्यांनी एकत्र काम केले याबद्दल बोलल्यास उदाहरणार्थ 200 तास आणि 10 कामगार म्हणजे त्यांनी खरोखर 2000 तास काम केले आहे किंवा त्यांनी 2000 तास काम केले असावे तर याचा अर्थ असा आहे की मानक वेळ म्हणजेच पूर्व सुधारित मानक वेळ आहे 2000 तास परंतु यामधून आता आपण निष्क्रिय वेळ भिन्नता विभक्त करीत आहोत तर या प्रकरणात निष्क्रिय वेळ काय होती जर आपण निष्क्रिय वेळेबद्दल बोललो तर हे वाया गेलेले 120 तास होते तर आपल्याला ते वजा करावे लागेल आपण ते वजा केले तर हे 1880 तास काम करतात हे प्रमाणित मानक प्रमाण आहे म्हणजे एकदा आपल्याला हे माहित झाले की 2000 तास कामगार काम करीत होते आणि 12 तास काम होते एकूण कामाचे तास 120 तासउत्पादन किंवा मशीन्स कार्य करू शकत नसल्यास किंवा मजूर काम करू शकत नसल्यास त्यासाठी आपण आधीच कामगार निष्क्रिय वेळेच्या भिन्नतेची गणना केली आहे याचा अर्थ असा आहे की आता वास्तविक वेळ म्हणजे काय म्हणजेच 1880 ज्याने प्रत्यक्षात काम केले आणि त्याची तुलना प्रत्यक्ष वेळेशी करायची आहे आणि मग ती आहे की नाही हे पहावे लागेल की त्यात काही फरक आहे जर कोणत्याही प्रकारचा फरक असेल तर आपल्याला फॉर्म्युला क्रमांक 4 लागू करावा लागेल तर आता आपण या प्रमाणित वेळेची गणना करू कामगारांच्या सर्व प्रवर्गातील वास्तविक काळाशी तुलना करू आणि मग आपण एकूण वेळ प्रमाणित वेळ पाहू जी 1880 हि एकूण वेळेच्या म्हणजेच 180 च्या बरोबर आहे कि नाही जर ते समान असेल तर आपण फॉर्म्युला क्रमांक 2 लागू करू आणि लेबर मिक्स भिन्नतेची गणना करू तर कामगारांच्या 3 भिन्न प्रकारांतर्गत लेबर मिक्स व्हॅरियन्स ची गणना करण्यासाठी आणि नंतर त्याचा सारांश आणि संयुक्त टोळ रचना भिन्नतेची गणना करण्यासाठी पुढच्या वर्गात मी तुमच्याशी चर्चा करेन खूप खूप धन्यवाद